आम्ही pMOS ट्रान्झिस्टरचे मॉडेल पाहिले आहे आणि पाहिले आहे की ते nMOS ट्रान्झिस्टरसारखेच आहे परंतु करंट आणि व्होल्टेजेस च्या उलट पोलारिटी सह आता आपण pMOS ट्रान्झिस्टर चे स्मॉल सिग्नल पिक्चर पाहू तर पुन्हा संक्षेप घेण्यासाठी pMOS ट्रान्झिस्टरचे लार्ज सिग्नल कॅरॅक्टरिस्टिक चे VSG आणि VSD च्या दृष्टीने वर्णन केले आहे आणि ड्रेन करंट ID या दोन व्होल्टेजचे फंक्शन म्हणून लिहिलेले आहे मी येथे केवळ सॅच्युरेशन रिजन समीकरण लिहितो µp cox2 W L2 आम्ही विचारात घेतलेले हे मॉडेल आहे आणि जसे nMOS ट्रान्झिस्टर्स प्रमाणेच चॅनल लेन्थ मोड्यूलेशन किंवा सॅच्युरेशन रिजन मध्ये ड्रेन करंट चे VSD वर अवलंबन असू शकते आणि हे एका अतिरिक्त घटकाने 1 λ ने VSD मी दर्शविले आहे मी यास अनुरूप ग्राफ काढणार नाही परंतु nMOS ट्रान्झिस्टरमध्ये असल्याप्रमाणे तो समान असेल हे अर्थातच केवळ सॅच्युरेशन रिजन मध्ये आहे आता स्मॉल इन्क्रिमेंट साठी किंवा स्मॉल सिग्नल मॉडेलच्या MOS ट्रान्झिस्टरच्या वाढीव मॉडेलचे काय आहे आम्ही लोअरकेस V SG म्हणजे vSG ची कोणतीही वाढ असेल या सोर्स गेट व्होल्टेज मध्ये आणि लोअरकेस V SD म्हणजे vSD ची सोर्स ड्रेन व्होल्टेज मध्ये एक विशिष्ट करंट इन्क्रिमेंट iD ड्रेन करंट मध्ये असेल इन्क्रिमेंटल मॉडेल किंवा स्मॉल सिग्नल मॉडेल या इन्क्रिमेंटल कॉन्टिटीस लोअर केस ID V SG and V SD यांच्यातील संबंधांचे वर्णन करतात आता आम्हाला माहित आहे की सामान्य नॉन लिनियरिटी साठी जर काही करंट असेल असे म्हणून I2 हे दोन व्होल्टेजेस V1 आणि V2 चे फंक्शन आहे तर I2 i2 इन्क्रिमेंटल अर्थातच V1 v1 V1 मध्ये इन्क्रिमेंट आणि V2 v2 V2 इन्क्रिमेंटल चे फंक्शन असेल आता इन्क्रिमेंटल कॉन्टिटीस मधील संबंध होते काय आम्ही पाहिले i 2 अप्पर केस I2 चे पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू V1 ऑपरेटिंग पॉईंटच्या इथे गुणिले इन्क्रिमेंटल V1 अधिक पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू V2 ऑपरेटिंग पॉईंटच्या इथे गुणिले इन्क्रिमेंटल V2 आणि नेमकी तीच गोष्ट येथे सुद्धा खरी आहे आपल्याला हे काय देते ते पाहूया आमच्याकडे ऑपरेटिंग पॉईंट कॉन्टिटीस आहेत VSG0 आणि VSD0 आणि ID असे म्हणू या आणि आमच्याकडे इन्क्रिमेंटल कॉन्टिटीस लोअर केस V SG लोअरकेस V SD आणि लोअरकेस I D आहेत आता आम्हाला इक्वीवेलेंट सर्किट तयार करायची आहे जी केवळ इन्क्रिमेंट शी संबंधित आहे हा सोर्स आहे हा गेट आहे हा ड्रेन आहे आणि त्याचप्रमाणे मी येथे सोर्स गेट व ड्रेन काढतो आणि pMOS ट्रान्झिस्टर मध्येही I G मुळे गेट करंट शून्य आहे हे गेट टर्मिनल इन्क्रिमेंटल पिक्चर मध्ये एक ओपन सर्किट असेल आता हा इन्क्रिमेंटल करंट लोअरकेस I D सोर्स पासून ड्रेन पर्यंत वाहतो या पिक्चर मध्ये दर्शविलेला हा इन्क्रिमेंटल करंट आहे तो कशा समान आहे तो पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ ID विथ रिस्पेक्ट टू VSG ऑपरेटिंग पॉईंटच्या इथे गुणिले इन्क्रिमेंट V SG अधिक पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ ID विथ रिस्पेक्ट टू VSD पुन्हा ऑपरेटिंग पॉईंटच्या इथे गुणिले इन्क्रिमेंट V SD तर आपल्याकडे vSG येथे आहे आणि vSD तेथे आहे तर आपण या कॉन्टिटीस चा एक एक करून विचार करूया VSG संदर्भात आपल्याकडे पार्शियल डेरिव्हेटिव्ह आहे I D पुन्हा आयडी मी हे केवळ सॅच्युरेशन रिजन मध्ये करेन परंतु nMOS प्रमाणे आपण ट्रायोड रिजन मध्ये देखील मूल्यांकन करू शकता आणि अशाच प्रकारे पुढे करू शकता

पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू VSG असे आहे µpCox W L 1 λ VSD नेहमीच्या gm अभिव्यक्ती प्रमाणे आणि बर्याच वेळा आम्ही फक्त या भागाद्वारे अंदाजे अंदाज लावला कारण λ लहान आहे nMOS प्रकरणासाठी आम्ही हेच केले आहे सहसा बऱ्याच ऑपरेटिंग पॉईंटच्या गणनेसाठी आम्ही फक्त λ कडे दुर्लक्ष केले हे दुसरे काहीच नाही पण ट्रान्झिस्टर चा gm आहे आणि तुम्ही पाहु शकता की एक्सप्रेशन पूर्वीसारखेच आहे VGS ऐवजी आमच्याकडे VSG आहे कारण pMOS ट्रान्झिस्टर्स मधील सर्व पोलारिटी उलट आहेत आणि आपल्याकडे दोन्ही nMOS आणि pMOS ट्रान्झिस्टर असल्यास आपण gmp असे म्हणत फरक करू शकता किंवा काही अतिरिक्त सबस्क्रिप्ट वापरुन असे करू शकता आपल्याकडे gm आहे आणि हे फक्त सांगते की iD हा gmvSG होईल आणि अर्थातच gm ची गणना ऑपरेटिंग पॉईंटवर केली जाते आपण येथे VSG ती किंमत वापरता आणि VSD तेथे ऑपरेटिंग पॉईंटवर तिचा वापर होईल अधिक हा भाग येथे आणि तो पुन्हा आहे मला याला तिथे कॉपी करू द्या पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू VSD असे असेल µnCox2 W L2 λ ID0 λ ID0 ऑपरेटिंग पॉईंट करंट तर हे अंदाजे λ ID0 आणि हे अभिव्यक्ती आहे जे हे मोजण्यासाठी बहुतेक वेळा वापरले जाते आपल्याला हे काय आहे हे माहित आहे हे MOS ट्रान्झिस्टरचे आऊटपुट कंडक्टन्स gds आहे तर आपल्याकडे जी अभिव्यक्ती होती ती अगदी त्याच प्रमाणे ही अभिव्यक्ती आली फक्त यामध्ये vGS आणि vDS च्या ऐवजी आपल्याकडे vSG आणि vSDआहे iD सोर्स पासून ड्रेन पर्यंत वाहतो आणि हे या vSG अवलंबून आहे तर ही संज्ञा येथे करंट सोर्स द्वारे प्रस्तुत केली जाते जी vSG गुणिले ऑपरेटिंग पॉईंट च्या इथे गणना केलेला gm एवढी आहे आणि या पदाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आम्ही ओळखतो की iD सोर्स पासून ड्रेन पर्यंत वाहतो आणिहे सोर्स आणि ड्रेन दरम्यान असलेल्या व्होल्टेजवर देखील अवलंबून आहे हा gds ऑपरेटिंग पॉईंटवर मोजला गेलेला कंडक्टन्स आहे हा एक कंडक्टन्स आहे ज्याचे मूल्य gds असते तर हे pMOS ट्रान्झिस्टरच्या इन्क्रिमेंटल पिक्चर सारखे दिसते जे nMOS ट्रान्झिस्टरसारखे आहे परंतु उलट पोलारिटी सह परंतु आम्ही यात काही बदल करू जे खालीलप्रमाणे आहेत मी हे कॉपी करतो आता nMOS ट्रान्झिस्टरच्या बाबतीत मॉडेल vGS आणि vDSच्या दृष्टीने होते आणि एक पिक्चर असे दिसते हा स्त्रोत आहे हा गेट आहे हा ड्रेन आहे हा gds आहे gm गुणिले vGS तर pMOS ट्रान्झिस्टरचे हे मॉडेल आहे जे vSG आणि vSD च्या दृष्टीने लिहिलेले आहे आणि ड्रेन इन्क्रिमेंटल करंट सोर्स हा ड्रेन पासून सोर्स ऐवजी सोर्स पासून ड्रेन कडे दर्शवितो आता असे म्हणूया की आम्ही vGS आणि vGS च्या दृष्टीने त्याचे प्रतिनिधित्व करू शकतो आपण ते करू शकतो कारण vSG vGS आणि vSD vDS आहे जर मी ते केले तर मला काय मिळते मला येथे सोर्स तेथे गेट आणि तेथे ड्रेन लिहू द्या आता मी vSG ऐवजी vGS व्हेरिएबल म्हणून वापरतो मला फक्त हे करायचे आहे की हे करंट सोर्स gm vSG आहे हे ओळखायचे आहे येथे करंट सोर्स gm vSG आहे जो अर्थात gm vGS आहे कारण vGS vSG आहे आणि मी vDS देखील वापरतो जोपर्यंत कंडक्टन्स संबंधित आहे पिक्चर अगदी अगदी तसेच राहते तेथे ड्रेन आणि सोर्स यांच्यात कंडक्टन्स आहे अर्थात आपण vSD किंवा vDS निवडले आहे यावर हे अवलंबून नाही कारण जर तुम्ही vSD निवडत असाल तर तुम्ही असे म्हणाल की vSD gds त्या दिशेने वाहत जातील वैकल्पिकरित्या जर आपण vDS व्हेरिएबल म्हणून निवडले जे विरुद्ध पोलारिटी चे असेल तर vDS gds त्याच दिशेने वाहत जाईल आम्ही पाहु शकतो की vSD gds खाली जात आहे हे अगदी vds gds वरच्या दिशेने वाहत आहे तसेच आहे तर तेथे कोणताही बदल नाही आता हा करंट सोर्स येथे सोर्स वरून ड्रेन कडे वाहत आहे त्याचे मूल्य वजा gm vGS आहे आणि मी करंट सोर्स ची दिशा बदलून वजा चिन्हापासून मुक्त होऊ शकतो मी त्याला सोर्स कडून ड्रेन कडे वाहण्यास प्रवृत्त करू शकतो त्यावेळी त्याचे मूल्य फक्त gm होईल ऑपरेटिंग पॉईंटच्या इथे गुणिले vGS एवढे मी हे सर्व का केले जर आपण हे केले तर आपल्याला दिसेल की pMOS ट्रान्झिस्टर आणि nMOS ट्रान्झिस्टरचे इन्क्रिमेंटल पिक्चर विचित्र मार्गाने काढलेले नाही ते अगदी तसेच आहे परंतु आपल्याला दिसेल की आपल्याकडे गेट सोर्स व्होल्टेज गेट ते सोर्स परिभाषित करण्यासाठी आहे येथे जसे आपल्याकडे हा इन्क्रिमेंटल करंट सोर्स आहे अगदी तशाच प्रकारे आणि त्याचे मूल्य अर्थातच gm vGS अगदी तसेच आहे आणि तुमच्याकडे ड्रेन आणि सोर्स दरम्यान एक कंडक्टन्स आहे म्हणूनच इन्क्रिमेंटली जेव्हा आपण vGS आणि vDS च्या संज्ञा मध्ये सर्वकाही व्यक्त करता तेव्हा nMOS आणि pMOS ट्रान्झिस्टरची पिक्चर अगदी सारखीच असतात म्हणून आम्ही pMOS ट्रान्झिस्टरसाठी अशाप्रकारे पिक्चर काढू तसेच मी vSG आणि vSD सह प्रारंभ केले होते आणि जे मूलतः pMOS ट्रान्झिस्टरचे वर्णन करण्यासाठी वापरले जाणारे व्हेरिएबल्स होते आणि मी त्यास vGS आणि vDS बदलतो त्या बदलासह आपण pMOS आणि nMOS चे इन्क्रिमेंटल पिक्चर पाहता एकसारखेच आहेत आता प्रत्यक्षात हा एक मोठा फायदा आहे कारण जेव्हा आम्ही कोणत्याही सर्किटचे फंक्शन एकत्रित करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपण ते स्मॉल सिग्नल डोमेनमध्ये करतो म्हणजे जेव्हा आम्हाला कंट्रोल्ड सोर्स आणि इतर गोष्टी लक्षात येतात तेव्हा आम्ही ते आधी इन्क्रिमेंटल डोमेन किंवा स्मॉल सिग्नल डोमेनमध्ये केले आणि नंतर आम्ही आता त्यात ऑपरेटिंग पॉईंट व्यवस्था जोडली जर आम्ही pMOS आणि nMOS चे स्मॉल सिग्नल पिक्चर समान असल्यास आम्ही जे काही पिक्चर nMOS साठी वापरले ते पिक्चर pMOS साठी वापरु शकतो म्हणून आम्ही सर्व चार कंट्रोल्ड सोर्स किंवा अगदी कॉमन सोर्स एम्पलीफायर साठी डिराईव्ह केलेली इन्क्रिमेंटल पिक्चर आहे तसे वापरले जाऊ शकतात कारण आम्ही अजूनही या pMOS च्या इन्क्रिमेंटल पिक्चर चे vGS आणि vDS च्या दृष्टीने वर्णन करत आहे फक्त मोठ्या सिग्नल किंवा ऑपरेटिंग पॉईंट पिक्चर साठी आम्ही VSD आणि VSG वापरू ही एक गोष्ट आहे nMOS ट्रान्झिस्टर सह आम्ही जे काही काम केले ते pMOS ट्रान्झिस्टर सह वापरले जाऊ शकते तसेच जेव्हा आपल्याकडे एकापेक्षा अधिक ट्रान्झिस्टरसह सर्किट असतात तेव्हा आपण प्रथम दिलेल्या ठिकाणी nMOS ट्रान्झिस्टर किंवा pMOS ट्रान्झिस्टर वापरणार आहात की नाही याची चिंता न करता स्मॉल सिग्नल डोमेनमध्ये सर्किट कार्यक्षमतेचे सिंथेसाइज करू शकता तर आपल्याकडे बरेच ट्रान्झिस्टर आहेत किंवा एकच ट्रान्झिस्टर देखील आहे आपण प्रथम फंक्शनचे सिंथेसाइज करू शकता आणि नंतर pMOS आणि nMOS कोणते वापरायचे आहे हे ठरवू शकता जे काही अन्य निकषांवर काही प्रमाणात सुविधा किंवा कार्यक्षमतेवर आधारित आहे तर कार्यक्षमतेचे सर्व सिंथेसाइज इन्क्रिमेंटल डोमेनमध्ये MOS ट्रान्झिस्टर च्या मॉडेल सह केले जाते जे vGS आणि vDS वापरते जेणेकरून आपण नंतर nMOS किंवा pMOS वापरायचे की नाही हे ठरवू शकता आणि हे मॉडेल दोघांनाही तितकेच लागू आहे मुख्य ओळ अशी आहे की pMOS आणि nMOS ची इन्क्रिमेंटल स्मॉल सिग्नल मॉडेल एकसारखीच आहेत आणि ती ही आहे आणि सामान्यत अशा प्रकारे रेखाटली जाते कमीतकमी जेव्हा शक्य असेल तेव्हा vGS gm vGS आणि कंडक्टन्स gm आणि सोर्स दरम्यान आणि तरीही आपण अद्याप आश्चर्यचकित आहात की nMOS आणि pMOS एक समान इन्क्रिमेंटल मॉडेल कसे आले आम्ही लार्ज सिग्नल पिक्चर कडे परत जाऊ शकतो हे nMOS साठी आहे आणि आम्ही VGS आणि VDS च्या दृष्टीने त्याचे वर्णन करतो करंट ड्रेन पासून सोर्स कडे वाहतो तर दुसरीकडे pMOSमध्ये सोर्स पासून ड्रेन वाहून जाण्यासाठी वाहित असलेल्या करंट चे वर्णन VSG आणि VSD च्या दृष्टीने वर्णन केले गेले आहे आता या व्होल्टेज VGS ΔVGS मधील वाढीला गृहीत धरून मला हे स्पष्ट करू द्या तर असे म्हणूया की माझ्याकडे पॉझिटिव्ह इन्क्रिमेंट आहे VGS तर याचा अर्थ असा की ID वाढतो त्यामुळे ΔID मध्ये पॉझिटिव्ह इन्क्रिमेंट आहे येथे एक पॉझिटिव्ह इन्क्रिमेंट ΔID ड्रेन कडून सोर्स कडे वाहते आहे येथे माझ्याकडे VSG व्होल्टेज आहे आणि मी ΔVGS मध्ये पॉझिटिव्ह इन्क्रिमेंट चा विचार करेन त्यामुळे हे उघड आहे म्हणजे VSG ΔVSG मध्ये डेल्टा निगेटिव्ह इन्क्रिमेंट म्हणून आपल्याकडे VSG ΔVSG आहे जर ΔVSG चे मूल्य सोर्स ते ड्रेन वाहणारा करंट कमी करत असेल आणि आपण तितक्याच चांगल्या पद्धतीने याचा ΔID च्या दिशेने ड्रेन पासून सोर्स पर्यंत एक वाढ विचार करू शकता आणि आपण तो तसाच आहे हे पाहू शकता त्यामुळेVGS मध्ये एक पॉझिटिव्ह इन्क्रिमेंट Δ ची ही ΔID मध्ये ड्रेन पासून सोर्स पर्यंत वाढीला कारणीभूत होईल जेथे ΔID पॉझिटिव्ह आहे तसेच VGS मध्ये Δ पॉझिटिव्ह इन्क्रिमेंट आहे जी VSGमध्ये डेल्टा निगेटिव्ह इन्क्रिमेंट आहे जी ड्रेन करंट कमी करण्यासाठी कारणीभूत ठरेल परंतु हा ड्रेन करंट सोर्स पासून ड्रेन पर्यंत वाहत आहे म्हणून आपण त्यास ड्रेन पासून सोर्स पर्यंत पॉझिटिव्ह इन्क्रिमेंट म्हणून विचार करू शकता तर pMOS आणि nMOS साठी इन्क्रिमेंटल पिक्चर एकसारखीच आहेत